तर आत्ताच पाहिले आहे की Δ सोर्सचे रुपांतर समतुल्य स्टार सोर्समध्ये करा तर ते कसे करता येईल तर खरं तर जर Vab Vbc Vca असेल तर Δ तयार करा Vbc म्हणजे ही दिशा आणि Vca ही दिशा नंतर समतुल्य स्टार बनवा आणि या बिंदूला n म्हणून चिन्हांकित करा तर आता हे सर्व रिलेशन आहेत आणि एक गोष्ट आहे ही गोष्ट लक्षात घ्या की या व्होल्टेजमधील हा अँगल तो फरक 120° असावा हे सर्व पाहिले आहे VAN VL √ 3 Vp √ √3 अँगल Δ केसमध्ये लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज असते तर त्याचप्रमाणे VAN Ia Zy VL √ 3 अँगल 30 o Vp √3 अँगल 30o असेल त्याचप्रमाणे VBN साठी आणि त्याचप्रमाणे VCN साठी असेल तर हे Δ सोर्सचे रुपांतर समतुल्य स्टार सोर्समध्ये करणे यालाच म्हणतात तर पुढे एक लहान उदाहरण घ्या की बॅलन्स कनेक्टेड लोड ज्याचा फेज एमपीडन्स 40 j 25Ω आहे आणि त्याला पॉझिटिव्ह सिक्वन्स Δ कनेक्टेड सोर्सनेpositive sequence Δ connected source सप्लाय दिला आहे पॉझिटिव्ह सिक्वन्स Δ कनेक्टेड सोर्सचाpositive sequence Δ connected source अर्थ म्हणजे तो a b c सिक्वन्स घेईल जो 210V लाईन व्होल्टेजसह दिलेला आहे फेज करंट मोजा Vab रिफ्रेन्स फेजर म्हणून वापरा तर Z y जो कनेक्टेड आहे Z किंवा Zy हा 40 j 25 47 17 अँगल 32 o Ω ने दिलेला आहे आणि Vab हा रिफ्रेन्स व्होल्टेज आहे तर येथे ते एक लाइन टू लाइन व्होल्टेज आहे जेव्हा जेव्हा लाइन व्होल्टेज म्हणतो तेव्हा ते लाइन टू लाइन व्होल्टेज असते जेव्हा फेज व्होल्टेज म्हणतो ते फेज टू न्यूट्रल असते तर Vab 210 अँगल 0o हा रिफ्रेन्स घ्यावा लागेल तर Ia Vab √ 3 अँगल - 30o Z y आत्ताच हे सूत्र शोधून काढले आहे तर फक्त यामधून जा तर जर Vab 200 210 असेल जर Vab आणि Zy ला येथे भरले तर 2 57 अँगल 62 o अँपिअर मिळेल हे Zy दिले आहे आणि Vab देखील दिले आहे तर फक्त सरळ करा 2 57 अँगल 62o अँपिअर मिळेल तर आता Ib Ia अँगल 120 o माहित आहे तर 2 57 अँगल 62 o अँपिअर हे Ia चे मूल्य आहे जर येथे भरले तर ते 62 120 अँगल 182° आणि करंट मग्निट्यूड 2 57 अँपिअर असेल त्याचप्रमाणे Ic Ia अँगल 120° तर येथे ते Ia 2 57 अँगल 62 120 असेल तर ते 58° अँपिअर असेल पुढे बॅलन्सड सिस्टीममधील पॉवर आहे आता सुरवातीला लोडने घेतलेली इन्स्टंटेनियस पॉवर तपासून सुरू करा त्यामुळे बॅलन्सड सिस्टीममधील पॉवर पाहू कारण थ्री फेज पॉवर देखील बघावी लागेल स्टार कनेक्टेड लोडसाठी फेज व्होल्टेज हे प्रत्यक्षात VAN आहे फेज व्होल्टेज VAN म्हणू शकतो ते कॅपिटल AN स्टार कनेक्टेड लोड बनवत आहे तर मला म्हणायचे आहे की ते असे काहीतरी आहे समजा मी आधीच पाहिलेले आहे मी ते आधी केले आहे हा एक स्टार कनेक्टेड लोड आहे आणि हे कॅपिटल A आहे हे कॅपिटल B आहे आणि हे कॅपिटल C आहे आणि हे कॅपिटल N आहे आणि म्हणूनच याला VAN म्हणतात हे VAN आहे हे VBN आहे आणि हे VCN आहे आणि फेज व्होल्टेज म्हणजे Vp म्हणजे ते मग्निट्यूड आहे मग्निट्यूड म्हणजे फेज व्होल्टेज आहे जे RMS मूल्य आहे आणि √2 सोबत गुणाकार केला आहे म्हणजे ते पीक व्हॅल्यू आहे आणि कोसाइन टर्म साइन टर्मने दाखवू शकतो त्याचबरोबर sin 90 o cos मध्ये देखील बदलू शकतो म्हणून याला हे कोसाइन टर्म म्हणून दाखवू तर आता मला ते स्पष्ट करू द्या तर या प्रकरणात याचा अर्थ असा आहे की सिंगल फेज सर्किटसाठी आपण आधीच पाहिलेले आहे की v v m मला ते स्पष्ट करू द्या v v m sin t तर v m हे पीक व्हॅल्यू आहे आणि प्रत्यक्षात v m √ 2 v rms मूल्य जे सिंगल फेज सर्किटसाठी पाहिले आहे तर तीच गोष्ट इथेही आहे साइनऐवजी कोसाइनने दाखवले जाते अर्थ समान आहे तर या प्रकरणात हे पीक व्हॅल्यू √2 V तर Vp म्हणजे फेज व्होल्टेज आहे परंतु ते RMS व्हॅल्यू आहे म्हणून √2 ने गुणाकार केल्यास ती पीक व्हॅल्यू आहे तर पुढील एक t 120o असेल ते आधीच्या थ्री फेज सिस्टम सारखे समजण्यासारखे आहे आणि c साठी VCN ते √ 2 Vp cos t 120° असेल तर हे VAN VBN आणि VCN असे दाखविले जाते येथे Vp max √ 2 Vp पीक व्हॅल्यू लिहिले आहे तर हे 120° वेगळे आहे आणि Vp मी सांगितले आहे ते फेज व्होल्टेज फेज व्हॅल्यू आहे परंतु ते RMS व्हॅल्यू आहे म्हणून फेज व्होल्टेज RMS व्हॅल्यू आहे तर मला ते स्पष्ट करू द्या तर आता इम्पेडन्स अँगल Zy Z म्हणा तर फेज करंट त्यांच्या संबंधित फेज व्होल्टेज पेक्षा ने लॅगींग आहे तर हा स्टार इम्पेडन्स Z आहे ज्याला स्टार कनेक्टेड लोडचा इम्पेडन्स म्हणतात म्हणजे तो Z आहे तो बॅलन्सड आहे फेज करंट त्याच्या संबंधित फेज व्होल्टेज पेक्षा ने लॅगींग आहे अशाप्रकारे मी Ia √ 2 I p cos t असे म्हणू शकतो येथे करंट व्होल्टेजपासून लॅग करते येथे व्होल्टेज t 120 o t 120 o आहे आणि करंट या व्होल्टेजपासून लॅग करते तर करंट देखील Ia √ 2 I p म्हणून दर्शविले जाऊ शकते Ip म्हणजे करंटचे rms मूल्य जे फेज करंट आहे म्हणून फेज व्हॅल्यू √ 2 ने गुणाकार केला म्हणून हे पीक व्हॅल्यू आहे आणि हा स्टार कनेक्टेड आहे तर Ia √ 2 I p cos t तर इथे काय लिहिले आहे I p हे फेज करंटचे rms मूल्य आहे तर I p √ 2 I p cos t 120o कारण शिफ्टिंग 120° आहे आणि ic √ 2 I p cos t 120 o असेल व्होल्टेजसाठी तो cos t cos t 120 o t 120 o कारण करंट लॅग करते अँगल म्हणून येथे दिले आहे हे समजण्यासारखे आहे आता लोडमधील एकूण इन्स्टंटेनियस पॉवर ही थ्री फेजमधील इन्स्टंटेनियस पॉवरची बेरीज आहे म्हणून थ्री फेज तर असे केल्यास p p a p b p c VAN Ia VBN Ib VCN Ic माझे म्हणणे आहे की सर्किटसारखे जर असे काढले तर ते असे काहीतरी असेल समजा हे स्टार कनेक्टेड आहे हे स्टार कनेक्टेड लोड आहे म्हणून हे स्टार कनेक्टेड आहे तर हा शेवट आहे हा A आहे समजा हा B आहे हा C आहे हा करंट Ia आहे हा करंट Ib आहे आणि हा करंट Ic आहे तर येथे या फेजसाठी VANIa असेल त्याचप्रमाणे या फेजसाठी VBNIb असेल या या फेजसाठी VCNIc असेल बिंदू N आहे म्हणूनच मी त्याला VAN Ia VBN Ib VCN Ic बनवत आहे आणि जर Ia Ib Ic आणि येथून VAN VBN आणि VCN चे मूल्य जर भरले आणि सरलीकृत केले तर कृपया हे करा तर जर असे केले तर ते या स्वरूपात असेल p 2 Vp I p नंतर cos t cos t cos t 120 o cos t 120 o cos t 120 o cos t 120 o हे सोपे करा मी अंतिम लिहिले आहे परंतु हे सोपे करा तर मला असे म्हणायचे आहे की गणिताचे त्रिकोणमितीय सूत्र हे सूत्र वापरा जसे की cos A cos B half cos A B cos A B आणि सोपे करा असे केल्यास ते p 3 Vp I p cos होईल तर अशाप्रकारे बॅलन्सड थ्री फेज सिस्टममध्ये एकूण इन्स्टंटेनियस पॉवर स्थिर असते याचा अर्थ तो टाईम इनवॅरीयंट आहे ते टाईमचे फंक्शन नाही तर हे टाईम इनवॅरीयंट आहे तर ही सिस्टम स्थिर आहे प्रत्येक फेजमधील इन्स्टंटेनियस पॉवरप्रमाणे हे काळानुसार बदलत नाही प्रत्येक फेजमधील इन्स्टंटेनियस पॉवरसाठी थ्री फेजसाठी जर ते एकत्र केले तर ते 3 Vp I p cos असेल म्हणून ते टाईम पासून स्वतंत्र आहे थ्री फेज सिस्टम वापरून थ्री फेजचा हा मुख्य फायदा आहे तर लोड एक स्टार असला किंवा Δ असला किंवा Δ असला तरी रिझल्ट खरे असतील हे 3 Vp I p cos खरे आहे तर वीज निर्मिती आणि वितरणासाठी थ्री फेज सिस्टीम वापरण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे ही पॉवर आहे जी टाईमपासून स्वतंत्र आहे तर याचा अर्थ संपूर्ण इन्स्टंटेनियस पॉवर वेळेपासून स्वतंत्र असल्याने Δ कनेक्टेड लोड किंवा स्टार कनेक्टेड लोडसाठी प्रति फेज अव्हरेज पॉवर p 3 असेल कारण ती एक बॅलन्सड सिस्टम आहे म्हणून P p नंतर फेज पॉवर साठी p 3 असेल p 3 Vp I p cos असेल म्हणून फेजसाठी Pp Vp I p cos असेल आणि त्याचप्रमाणे आणि प्रत्येक फेजसाठी रिएक्टिव पॉवर Q p Vp I p sin असेल तर प्रत्येक फेजसाठी अपियरंट पॉवर Sp Vp I p असेल त्यामुळे cos sin चा कोणताही गुणाकार नाही फक्त Vp I p असेल तर प्रत्येक फेजसाठी कॉम्प्लेक्स पॉवर P p jQ p Vp I p conjugate असेल ही गोष्ट सिंगल फेजसाठी देखील समजावून सांगितली गेली आहे म्हणून अर्थ अगदी सोपे आहे तर एकूण अव्हरेज पॉवर P a P b P c 3 P p असेल तर ती 3 Vp I p cos असेल परंतु हे √ 3 VL I L cos load असे लिहिले जाऊ शकते स्टार कनेक्टेड लोडसाठी लाईन करंट फेज करंट जेव्हा गणिते सोडवू तेव्हा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी तर स्टार कनेक्टेड लोडसाठी लाईन करंट फेज करंट परंतु लाइन व्होल्टेज √3 फेज व्होल्टेज असेल अर्थ एक आहे समजा हे स्टार कनेक्टेड लोड आहे तर या प्रकरणात हा लाईन करंट आहे हा लाईन करंट आहे तोच करंट या फेजमधे जात आहे म्हणून हा फेज करंट आहे तर लाईन करंट फेज करंट अशा प्रकारे मी सांगत आहे आणि हा बिंदू N आहे आणि हे v a b आणि c आहे तर VAN प्रत्यक्षात हे पुन्हा समजून घेण्यासाठी लहान n बनवतो म्हणून ते लहान n आहे तर VAN हा बिंदू आहे हे फेज व्होल्टेज आहे पण त्या लाईनला Vp सर्व बॅलन्सड आहे असे म्हणा म्हणून ते VAN VBN VCN आहे तर Vp VAN परंतु लाइन टू लाइन व्होल्टेज हे आहे म्हणून हा Vab आहे तर Vab ची मग्निट्यूड √ 3 फेज व्होल्टेज √ 3 VAN आहे पण VAN Vp म्हणून ते √ 3 Vp असेल तर लाईन व्होल्टेज √3 फेज व्होल्टेज असेल तर मला ते स्पष्ट करू द्या तर स्टार कनेक्टेड लोडसाठी म्हणूनच हे I L I p आणि VL 3 Vp I p cos असे लिहिले जाऊ शकते याचा अर्थ ते प्रत्यक्षात 3 Vp I p cos आहे हे √ 3 म्हणून लिहिले जाऊ शकते तर तेथे √ 3 Vp लाईन व्होल्टेज ते VL आहे आणि हे I p I L कारण फेज करंट लाईन करंट स्टार कनेक्टेड लोडसाठी असेल मग ते IL नंतर cos असेल तर हे पद असे लिहिले आहे म्हणून ते √ 3 VL I L cos आहे तर हे स्टार कनेक्टेड लोडसाठी आहे त्याचप्रमाणे Δ कनेक्टेड लोडसाठी अगदी उलट म्हणून पुन्हा स्पष्ट करण्याची गरज नाही त्याचप्रमाणे ते करू शकता लाईन करंट √ 3फेज करंट पण VL Vp फक्त मला ते बनवू द्या तर हा Δ कनेक्टेड लोड आहे आणि हा फेज a हा फेज b हा फेज c आहे समजा a आहे हे b आहे हे c आहे N बिंदू येथे समाविष्ट नाही तर हे बॅलन्सड आहे तर हा लाईन करंट आहे आणि मग्निट्यूडनुसार हा फेज करंट आहे तर हे मग्निट्यूडनुसार Ip आहे आणि त्या बाबतीत मग येथे लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज उदाहरणार्थ जर हे VAN असेल तर फक्त यामधील व्होल्टेज आहे ते देखील Δ कनेक्टेड लोड आहे तर लाईन व्होल्टेज V जे हा Vab आहे मुळात हे फेज व्होल्टेज हे लाईन व्होल्टेज सारखेच आहे तर ते Vab Vp म्हणजे मग्निट्यूड आहे त्याचप्रमाणे Vbc साठी सर्व Vp फेज व्होल्टेज आहेत परंतु येथे फेज करंट आहे आणि हे लाईन करंट आहे तर लाईन करंट √3फेज करंट असेल हे पूर्वी देखील पाहिले आहे तर समान मार्ग म्हणजे याचा अर्थ Δ कनेक्टेड लोडसाठी देखील समान मार्ग फक्त IL √ 3 I p असावा आणि VL Vp लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज असावा हे संख्यात्मक दृष्टिकोनातून लक्षात ठेवले पाहिजे त्याचप्रमाणे एकूण रिअॅक्टिव पॉवर Q √ 3 VL I L sin आहे तर एकूण कॉम्प्लेक्स पॉवर ती थ्री फेज असेल तर फेज पॉवर P p jQ p आहे म्हणून 3 ने गुणाकार केला आहे त्यामुळे 3 P p j Q p 3 P p jQ p हे असेल P p jQ p Vp I p काँज्यूगेट हे पाहिले आहे म्हणून ते 3 Vp असेल आणि I p Vp Zp संपूर्ण काँज्यूगेट असेल म्हणजे 3 Vp Vp काँज्यूगेट Zp काँज्यूगेट तर Vp Vp काँज्यूगेट Vp2 2 असेल कारण उदाहरणार्थ समजा जर Vp Vp अँगल तर Vp काँज्यूगेट Vp अँगल असेल तर जर हे गुणाकार केले तर ते Vp आणि Vp Vp 2 मग्निट्यूड असेल आणि ते आहे अँगल 0 असेल म्हणून तो फक्त Vp 2 आहे म्हणूनच तो Vp 2 3 Vp 2 आहे आणि ही संपूर्ण गोष्ट काँज्यूगेट आहे म्हणून येथे Vp काँज्यूगेट Zp काँज्यूगेट आहे म्हणून हे Zp काँज्यूगेट आहे आणि Zp Zp अँगल म्हणतात नंतर Zp काँज्यूगेट Zp अँगल असेल हे मग्निट्यूड आहे कधीकधी मी असे लिहितो बार न लावण्याऐवजी हे समजण्यासारखे आहे परंतु हे मग्निट्यूड आहे हे अँगल समजण्यायोग आहे तर आता एमपीडन्स पर फेज म्हणून Zp Zphase Z y किंवा Zp प्रत्यक्षात हे Zp आहे Zp Z Δ तर हे 3 Vp 2 Zp काँज्यूगेट आहे तर आता P jQ लिहू शकतो तसेच P jQ √ 3 VL I VL I L अँगल देखील लिहू शकतो मग जर ते बनवले तर ते √ 3 VL I L cos j √ 3 VL I L sin होईल म्हणून P √ 3 VL I L cos आणि Q √ 3 VL I L sin तर असे लिहू शकतो तर दुसरी गोष्ट अशी आहे की वीज वितरणासाठी थ्री फेज सिस्टीमची ही दुसरी मोठी अॅडव्हांटेज आहे की थ्री फेज सिस्टीम कमी प्रमाणात वायर वापरते तर थ्री फेज सिस्टीम जी समान लाइन व्होल्टेज VL आणि समान अब्सोरबड पॉवर PL साठी सिंगल फेज सिस्टमपेक्षा कमी प्रमाणात वायर वापरते तर यालाच आणखी एक मोठा फायदा म्हणतात आता हे कसे होईल तुलना करावी लागेल उदाहरणार्थ समजा या प्रकरणांची तुलना करा आणि दोन्हीमध्ये सिंगल फेज किंवा थ्री फेजमधे असे गृहीत धरा की वायर समान सामग्रीच्या बनवलेल्या आहेत म्हणून समजा जर सिंगल फेज सोर्स घेतला आणि समजा हा येणारा मार्ग आहे आणि हा परतीचा मार्ग आहे तर रेजिस्टन्स R आणि R आहे तर ते 2R असेल आणि हे आपल्याला कॅलक्युलेशन्स आणि स्पष्टीकरण सोपे जावे म्हणून जोडलेला लोड आहे हा लोड पूर्णपणे रेजिस्टीव्ह लोड आहे जर लोड पूर्णपणे रेजिस्टीव्ह लोड असेल म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर आहे कारण Z R j X आहे असे म्हणा जर X 0 असेल तर ते पूर्णपणे रेजिस्टीव्ह लोड आहे आणि लोड व्होल्टेज म्हणजे VL आहे तर ही दोन वायर सिंगल फेज सिस्टम आहे हा येणारा मार्ग आहे हा परतीचा मार्ग आहे आणि येथे रेजिस्टन्स R आहे समान वायर आहे म्हणून येथे सुद्धा R आणि समान लांबी आहे तर ही आकृती 22 आहे आता आता हे जर थ्री फेज सिस्टमसाठी सारखीच गोष्ट गृहित धरली तर रेजिस्टन्स R R R आहे तीन लाईन्स फेज a b c आहेत ही बाजू थ्री फेज बॅलन्सड सोर्स आहे आणि हे थ्री फेज बॅलन्सड लोड आहे हे देखील गृहीत धरत आहेत की ते प्रत्येकासाठी आहे ते आहे किंवा Δ काही फरक पडत नाही शुद्ध रेजिस्टीव्ह लोड गृहीत धरा म्हणून लोडचा पॉवर फॅक्टर युनिटी आहे आणि इथे देखील यामधील व्होल्टेज Vab आहे म्हणजे जे या बाजूला आहे ते Vab आहे हे R आहे तेथे काही व्होल्टेज आहे परंतु त्या फेजमध्ये म्हणजे या लोडमधील व्होल्टेज लाइन टू लाईन व्होल्टेज हे VL अँगल 0o आहे आणि हे b ते c आहे ते VL अँगल 120o आहे जेव्हा ते लिहित असतात तेव्हा ते इन्स्टंटेनियस पोलारिटी असते याचा अर्थ Vab VL अँगल 0 oआणि Vbc VL अँगल 120 o हे जे इथे लिहिले आहे हे a ते b आहे म्हणून ही मुळात ही लाईन आहे ही लाईन आहे म्हणून मुळात Vab VL अँगल 0° Vbc आहे पण जसा करंट वाहतोय हा Ia आहे त्यामुळे इथे व्होल्टेज ड्रॉप होईल तर हे जे काही VL असेल ते b पेक्षा थोडे कमी असेल तर तरीही म्हणून या प्रकरणात या प्रकरणात Vab किंवा Vbc त्यांची मग्निट्यूड समान नाही कारण तेथे या रेजिस्टन्स R मध्ये काही व्होल्टेज ड्रॉप असेल परंतु त्याबद्दल काहीही ताण घेण्यासारखे नाही हे दाखवेल की थ्री फेजमध्ये सिंगल फेजपेक्षा कमी सामग्री लागते तर आता दोन वायर सिंगल फेज सिस्टीमसाठी जी या आकृतीतून आहे I L VL PL VL असेल म्हणून तो एक रेजिस्टीव्ह लोड आहे जर पॉवर PL असेल तर IL हा PL VL असेल तर ही AC सिग्नल फेज सिस्टम आहे तर जर VL अँगल 0 घेतला तर तो फक्त VL असेल आणि हे एक रेजिस्टीव्ह आहे म्हणून Q नाही म्हणून IL PL VLअसावे मग हा करंट IL असेल मग पॉवर लॉस I L2 2 R असेल कारण इथे R आहे इथे R आहे जर हे येथे भरले तर PL 2 2 R VL मिळेल जे येथे केले गेले आहे तर 2 R PL 2 हे समीकरण 1 आहे आता थ्री फेज थ्री वायर सिस्टीमसाठी IL हे मग्निट्यूड Ia मग्निट्यूड Ib मग्निट्यूड Ic PL √ 3 VL असेल कारण हे युनिटी पॉवर फॅक्टर लोडunity power factor load आहे म्हणून √ 3 VL हे जाणून घ्या की सामान्य √ 3VL करंट I L घेतला आहे कारण सिंगल फेजसाठी I L घेतला आहे म्हणूनच IL I L cos PL jQ L हे सूत्र PL आहे तर आता प्रश्न असा आहे की cos युनिटी कारण हा एक रेजिस्टीव्ह लोड आहे म्हणून I L PL √ 3 VL तर आता थ्री लाईन्समधील पॉवर लॉस I L 2 3 R असेल कारण थ्री लाईन्स आहेत म्हणून 3 R तर ते 3 R PL 2 3 VL2 असेल म्हणून 3 3 रद्द केले जाईल ते R VL 2 VL 2 असेल तर हे समीकरण 2 आहे आता जर समीकरण 1 समीकरण 2 केले तर आपल्याला PLoss PLoss 2 R R मिळेल फक्त हे केले की ते मिळेल आता हे जाणून घ्या की R समान सामग्री वापरली आहे म्हणजे वायर दोन्हीसाठी समान सामग्रीपासून बनलेली आहे म्हणून R कॅपिटल R ही पहिली केस आहे जी सिंगल फेज केस आहे rho l pi r2 आहे असे गृहीत धरू की सिंगल फेजसाठी कंडक्टरचे रेडिएशन R आहे म्हणून ते rho l pi r2 असेल त्याचप्रमाणे थ्री फेजसाठी R rho l pi r 2 असेल तर ते समान सामग्री आणि समान लांबीचे आहेत म्हणून rho समान राहील आणि केवळ रेडियसमध्ये फरक असेल सिंगल फेजसाठी ते R आहे आणि थ्री फेजसाठी रेडियस R2 R आहे तर हे R हे R आहे येथे R भरा आणि हा R येथे भरा जर हे केले आणि सोपे केले तर PLoss PLoss 2r2r2 मिळेल हे समीकरण 3 आहे जर आता जर दोन्ही सिस्टीममध्ये समान पॉवर लॉस होत असेल तर PLoss PLoss जर तसे केले तर याचा अर्थ असा की PLoss PLoss याचे समीकरण केल्यास ते r 2 2 r 2 होईल म्हणजे याचा अर्थ r 2 r 2 2 हे समीकरण 4 आहे आता ती सिंगल फेज मटेरियल थ्री फेज मटेरियल हे व्हॉल्यूम आहे तर ते कंडक्टर म्हणजे लांब वायर सिलेंडरने दाखविली जाते तर जर लांबी l असेल आणि सिंगल फेज केसमध्ये रेडियस r असेल तर pi r 2l तर यालाच व्हॉल्यूम म्हणतात ते सिलेंडर म्हणून घेत आहे कारण क्रॉस सेक्शन गोलाकार आहे भागिले थ्री फेज मटेरियल आहे ही दोन वायर सिस्टम आहे तर 2 pi r 2 l जे सिंगल फेज केससाठी आहे हे व्हॉल्यूम आहे आणि थ्री फेज केससाठी मटेरियल ते थ्री वायर आहे तर 3 pi r2 l हा व्हॉल्यूम आहे म्हणून जर हे सरळ केले तर pi pi रद्द होईल l l रद्द होईल ते 2 3 r 2 r2 असेल तर r 2 r 2 2 म्हणजे ते 4 3 1 याचा अर्थ सिंगल फेज वायरसाठीच्या मटेरियलचा व्हॉल्यूम प्रत्यक्षात 1 333 थ्री फेजसाठीचे मटेरियल आहे मग सिंगल फेजमध्ये जर समान पॉवर लॉससाठी कंडक्टरचे व्हॉल्यूम थ्री फेजपेक्षा 33 3 अधिक आहे म्हणूनच थ्री फेज थ्री वायर हे फायद्याचे आहे तर ही कल्पना आहे तर आता एक उदाहरण घ्या समान उदाहरण 2 फक्त पहा सोर्स आणि लोडमधील एकूण अवरेज पॉवर रिअॅक्टिव पॉवर आणि कॉम्प्लेक्स पॉवर निश्चित करावी लागेल म्हणून अर्थ असा की मी उदाहरण 2 वर जात नाही तर या प्रकरणात काय झाले सिस्टम बॅलन्सड आहे आणि सिंगल फेज विचारात घेणे पुरेसे आहे तर सिस्टम बॅलन्सड आहे म्हणून सिंगल फेज विश्लेषण पुरेसे आहे तर फेज a साठी फेज व्होल्टेज VAN अँगल 110° हे दिले आहे आणि हा Ip फेज करंट आहे लाईन करंट 6 81 अँगल 21 8 ची गणना देखील केली आहे या सर्व गोष्टींची गणना केली आहे आता सोर्सवर Ss म्हणजे S सफिक्स s लहान s म्हणजे सोर्स 3 Vp I p काँज्यूगेट कारण थ्री फेज सिस्टम Vp I p काँज्यूगेट 3 तर असे केल्यास हा Vp आहे आणि हे Ip काँज्यूगेट आहे Ip हा 6 81 आहे म्हणून I p काँज्यूगेट 6 81 अँगल 21 तर ते 3 Vp I p काँज्यूगेट 2087 j 834 6 वॉल्ट अंपिअर लोड असेल हे वॅट आहे हे प्रत्यक्षात वॅट आहे आणि हे var आहे तर मुळात या स्वरूपात करत असताना वॅट var हे व्होल्ट अँपिअर असू शकते उदाहरणार्थ समजा जर P 30 वॅट आणि Q 20 var लिहिले तर ते ठीक आहे पण जेव्हा P jQ 30 j 20 या फॉर्ममध्ये लिहाल तेव्हा ते व्होल्ट अँपिअर असेल म्हणूनच हे एकत्र आहेत जेव्हा या फॉर्ममध्ये लिहितो म्हणजे P jQ फॉर्म ते व्होल्ट अँपिअर असेल परंतु हे एक वॅट आहे आणि हे एक var आहे कारण जर त्याचे मग्निट्यूड घेतले तर ते व्होल्ट अँपिअर असेल म्हणूनच VA लिहा तर या प्रकरणात रियल पॉवर 2087 वॅट आहे आणि रिअॅक्टिव पॉवर 834 6 var आहे आता ते उदाहरण 2 बघा हे अगदी सोप्पा डेटा आहे सर्व काही दिले आहे तर लोडवरील कॉम्प्लेक्स पॉवर म्हणून S लोड 3 I p 2 Zp जर ती बॅलन्सड सिस्टम असेल तर I p 2 Zp पर फेज 3 तर हे लिहू शकतो तर Zp हा 10 j 8 Ω म्हणजेच 12 81 अँगल 38 66° दिले आहे म्हणून हे 3 सिक्स पॉईंट करंट मग्निट्यूड 6 81 आहे म्हणून 3 6 81 2 10 j 8 तर हे व्होल्ट अँपिअर आहे तर हे S लोड 1398 j 1113 व्होल्ट अँपिअर लिहू शकतो तर या प्रकरणात रियल पॉवर अबसोर्बड 1392 वॅट आहे आणि रिअॅक्टिव पॉवर 1113 var आहे आणि जर एकत्र बनवले तर ते व्होल्ट अँपिअर असेल हे वॅट आहे हा var आहे तर दोन कॉम्प्लेक्स पॉवरमधील फरक म्हणजे लाईन इम्पीडन्सने अबसोर्ब केलेली पॉवर म्हणजे पॉवर लॉस तर लाईन इम्पीडन्सने अबसोर्ब केलेली पॉवर म्हणजे ती 3 6 812 5 j 2 आहे म्हणून ती 695 3 येत आहे तर जेव्हा ते आहे म्हणजे तो कॅपेसिटिव्ह आहे तो कॅपेसिटिव्ह इम्पीडन्स आहे तर ही लाईनने अबसोर्ब केलेली रियल पॉवर 695 6 वॅट आहे याचा अर्थ ही आणि लाईनने अबसोर्ब केलेली रिअॅक्टिव पॉवर 278 3 var आहे आता पुढे अनबॅलन्सड थ्री फेज सिस्टम आहे फक्त एक किंवा दोन किंवा फक्त अर्धे पान मी सांगेन समजा हा लोड आहे समजा की अँगल Za Zb Zc आहेत ते भिन्न असू शकतात मग्निट्यूड भिन्न असू शकतात अँगल भिन्न असू शकतात त्याचप्रमाणे व्होल्टेज Vab Vbc Vca या सर्व गोष्टी भिन्न असू शकतात याचा अर्थ असा की जर एखादी गोष्ट थोडी वेगळी असेल तर ती अनबॅलन्सड सिस्टम आहे तर अनबॅलन्सड सिस्टमच्या बाबतीत येथे हा करंट याला Ia म्हणतात तर तो Ia या फेजमध्ये जात आहे त्याचप्रमाणे या Ib साठी आणि त्याचप्रमाणे येथे Ic साठी आहे आणि हा न्युट्रल पॉईंट N आहे आणि हा Z a Z b Z c आणि हे फेज व्होल्टेज VAN VBN आणि VCN आहे तर अनबॅलन्सड सिस्टमचे व्होल्टेज देखील अनबॅलन्सड असू शकते तरIa VAN ZA आहे Ib VBN ZB आहे आणि हे स्टार कनेक्टेड लोड आहे तर Ic VCN ZC आहे आता जर येथे KCL लागू केले तर ते i n Ia Ib i c 0 असेल याचा अर्थ असा आहे की i n Ia Ib i c येथे लिहिलेले असेल ते परत घ्या म्हणजे Ia Ib Ic ही गोष्ट असेल आणि त्या बाबतीत जर ते अनबॅलन्सड असेल तर मला ते स्पष्ट करू द्या जेणेकरून ही अनबॅलन्सड सिस्टमसाठी थोडीशी कल्पना आहे